हेल्महोल्टझ थेरम फॉर इलेक्ट्रिक फिल्ड आता आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक फिल्ड चे मोजमाप आपण हे स्पष्टपणे सांगू शकतो की दिलेल्या चार्ज डिस्ट्रीब्यूशन वरून ते काढता येईल येथे E बरोबर असेल एक भागिले 4 pi Epsilon 0 इंटिग्रेशन dv रो r प्राईम भागिले r वजा r प्राईम चा घन गुणिले r वजा r प्राईम Er14π0dVrr r3r r हीच पद्धत आहे का या मोजमापाची समजा जर मी तुम्हाला वेगळा प्रश्न विचारला समजा मी या रिजन मध्ये गेलो जेथे चार्ज काय आहे हे मला माहीत नाही पण मला या ठिकाणी फिल्ड किती आहे हे माहित आहे मी याला वेगळ्या रंगाने दाखवतो समजा मला या ठिकाणची फिल्ड माहिती आहे मला येथील चार्ज डिस्ट्रीब्यूशन कसे आहे ते माहीत नाही पण मला या सीमेवरील फिल्ड माहिती आहे तर मी या उरलेल्या जागेतील फिल्ड मोजू शकतो का

आपण एक उदाहरण बघूयात जेथे आपल्याला चार्ज काय आहे हे माहीत नाही ही स्पेरीकल बॉडी किती चार्ज वाहून नेत आहे हे माहीत नाही पण मी तुम्हाला काय देऊ शकतो की या स्पेरीकल सरफेस वरती फिल्ड ही सगळीकडे सारखी असेल आणि त्याचे परिमाण हे एखाद्या कॉन्स्टंट ने दिले जाईल तर येथे मला उरलेल्या जागेवरची फिल्ड मोजता येईल का या ठिकाणी हे खूप सोपे आहे कारण तुम्ही या लाल स्पियर चा मध्य घेत आहात तुम्ही येते म्हणू शकता या सरफेस वरती E असेल एक भागिले 4 pi Epsilon 0 कारण की हे सगळे स्पेरीकल आहे तर आत मध्ये असलेला काही चार्ज भागिले R चा वर्ग हे असेल याचे परिमाण ER14π0QR2 आणि म्हणून E हे असे लिहिले जाईल एक भागिले 4 pi Epsilon 0 Q भागिले r चा वर्ग याला मी असे देखील लिहू शकतो एक भागिले 4 pi Epsilon 0 Q भागिले R चा वर्ग गुणिले R चा वर्ग भागिले r चा वर्ग मी येथे R चा वर्ग याने गुणाकार आणि भागाकार केलेला आहे ज्याला मी म्हणणार आहे E R टाइम्स R चा वर्ग भागिले r चा वर्ग Er14π0Qr214π0QR2 इथे मतभेद होऊ शकतात कारण या फिल्डच्या नेचरमुळे कारण हे एखाद्या पॉईंट वरती स्पेरीकली सिमेट्रिक आहे पॉईंट चार्ज मुळे हे असे असेल पण जर मला सारखाच सरफेस दिला आणि तरीसुद्धा फिल्ड ही आरबीटरी डायरेक्शन मध्ये असेल आणि सरफेस वरती त्याचे आरबीटरी परिमाण असेल तर अशा ठिकाणी मी काय करणार तर येथे मला काय करावे लागेल मी या ठिकाणी काय फिल्ड आहे ते घेईल आणि मग काही डिफरन्शियल इक्वेशन वापरून पुढे या पॉईंट वरती काय फिल्ड आहे ते शोधून काढेल आणि त्यानंतर इंटिग्रेशन घेत राहील तर बाउंड्री पासून सुरुवात करून आपण सगळीकडची फिल्ड काढू शकतो जर आपल्याला या फिल्डचे डिफरंशिअल्स माहिती असतील मी आधीच सांगितले होते की हे आपण का करत आहोत कारण सगळीकडे आपल्याला चार्ज माहिती असेलच असे नाही मला असे एखादी बाउंड्री दिली जाईल जेथे फिल्ड काय आहे ते माहिती असेल मी यावरून ते कसे काढू शकतो तर जर मला डिफरंशिअल्स माहिती असतील तर मी हे करू शकतो दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे मी काय म्हणत आहे हे E डिफरंशिअल इक्वेशनचे समाधान करत आहे का जे की सोडवले जाईल बाउंड्री पासून फिल्ड शोधत असताना तो पॉईंट क्लियर आहे का तर आपण काय करत आहोत आपण डिफरंशिअल इक्वेशन शोधण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून मला जर एखाद्या बाउंड्री वरची फिल्ड माहिती असेल तर तेथ पासून मी ती काढू शकतो तर आपण बघू की आता इथे किती व्याख्या आहेत E ला 3 घटक आहेत कारण ती एक व्हेक्टर कॉन्टिटी आहे आपल्याकडे Ex आहे x दिशेमध्ये हा y घटक आणि Ez हे सगळे x y z चे फंक्शन्स आहेत जर मी असा पॉईंट टू पॉईंट गेलो या पॉईंटपासून या पॉईंट पर्यंत नंतर हा पॉईंट हा पॉईंट तिन्ही कंपोनंन्टस जेव्हा मी x बदलतो पण y आणि z यांना तसेच ठेवतो तेव्हा Ex देखील बदलते म्हणजेच मी येथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह रिस्पेक्ट टू x घेत आहे जर मी y बदलले तर Ex बदलते किंवा मी जेव्हा z बदलतो तेव्हादेखील Ex बदलते आणि असेच बाकी सगळ्या कंपोनंन्टसाठी लागू होते जर मी समजा या पॉईंट वरती आहे आपण याला x म्हणू याला y म्हणू हे Z आहे जर मी तिकडे xz प्लेन मध्ये गेलो तर जसा मी इकडे इकडे जाईल तसे Ex बदलते जर मी y दिशेने गेलो तर पुन्हा Ex कंपोनंन्ट चेंज होईल याचे वर्णन या तीन डिफरंशियल पार्शियल डेरिव्हेटिव्हने केले जाईल तसेच या तिन्ही कॉर्डीनेट सोबत y कंपोनंन्ट देखील बदलेल आणि असेच असेल z कंपोनंन्टसाठी म्हणजेच मला प्रत्येक कंपोनंन्टसाठी 3 अशा पद्धतीने येथे 9 डिफरंशियल इक्वेशन ची गरज आहे आणि मी या सगळ्यांची यादी येथे करणार आहे आपण खुप नशिबवान आहोत कारण यासाठी आपल्याकडे एक सिद्धांत आहे आणि त्याला सिद्ध केल्याशिवाय आपण तो वापरणार आहोत तो सिद्धांत आहे हेल्महोल्टझ थेरम Helmholz's theorem आणि हे काय सांगते जर एखादी बाउंड्री दिलेली असेल समजा मला एखादा फिल्ड चा एखाद्या व्हेक्टर फिल्ड चा बाउंड्री वर असलेला परपंडिक्युलर कंपोनंन्ट माहित आहे परपंडिक्युलर कंपोनंन्ट सगळ्या फिल्ड वरील माहिती असते आणि मी त्या कॉन्टिटी नंतर विस्तृतपणे सांगणार आहे जर आपल्याला डायव्हरजन्स काय आहे हे माहिती असेल तर मी हे एका मिनिटात याचा अर्थ सांगू शकतो की हे म्हणजेच आहे या डेरिव्हेटिव्हचे कॉम्बिनेशन या रूपामध्ये डायव्हरजन्स म्हणजे आहे x कंपोनंन्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x अधिक y कंपोनंन्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y आणि z डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू z Divergence ExδxEyδyEzδz आपल्याला जर डायव्हरजन्स माहिती असेल आणि दुसरे म्हणजे कर्ल माहिती असेल मी हे कंपोनेंट येथे लिहितो उदाहरणार्थ जर कर्ल चा x कंपोनंन्ट बरोबर आहे पार्शियल Ez भागिले पार्शियल y वजा पार्शियल Ey भागिले पार्शियल z y कंपोनंन्ट बरोबर असेल पार्शियल z ऑफ x वजा पार्शियल Ez भागिले पार्शियल x आणि z कंपोनंन्ट असेल पार्शियल Ey विथ रिस्पेक्ट टू Ex वजा पार्शियल Ex विथ रिस्पेक्ट टू y मला डायवरजन्स माहिती असेल आणि कर्ल माहिती असेल तर कुठलीही फिल्ड मी काढू शकतो Curl Ezδy Eyδz Exδz Ezδx Eyδx Exδy आपण आता हेल्महोल्टझ थेरम Helmholz's theorem वापरूया जर मला बाउंड्री वरील परपंडिक्युलर कंपोनंन्ट माहिती असेल तर मला फक्त कर्ल डायव्हरजन्स माहिती करून घ्यावे लागेल आपण हे काय आहे हे समजून घेऊच आणि या पुढील लेक्चर मध्ये आपण यावरतीच चर्चा करणार आहोत की व्हेक्टर फिल्ड चे डायवरजन्स काय असते तुम्ही divergent हा शब्द ऐकला असेल डायव्हरजन्स आपण असे म्हणतो की diverging light rays coming तुम्ही हे बारावीच्या पुस्तकात बघितले असेलच की जर प्रकाश किरण एकमेकांपासून दूर जात असतील तर आपण म्हणतो की light rays are diverging जर लोकांमध्ये वेगवेगळ्या दृष्टीकोन असेल तर आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये divergent views आहेत पण इलेक्ट्रिक फिल्ड बाबतीत आपल्याला यामध्ये रस नाही आपल्याला येथे गणितीय घटकांचे डायव्हरजन्स घ्यायचे आहे प्रकाश किरण विभक्त होतात हे मी दाखवू शकतो मी या प्रकाश किरणांना व्हेक्टर फिल्ड द्वारे ठेवून मी असे सांगू शकतो कि या रेषा व्हेक्टर आहेत या फिल्ड च्या ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला हे जाणून घ्यायचे आहे की हे डायव्हरजन्स काय असते आणि त्याची अचूक अशी व्याख्या देखील बघायची आहे एखादी गोष्ट डायव्हर्जिंग हे म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण या आधी बघितलेले वाहत्या फ्लुईडचे उदाहरण घेऊ समजा हे पाणी किंवा फ्लुईड हे असे सगळीकडे वाहत आहे याचा करंट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहे आणि प्रकाश किरण सारखेच याची व्हेलॉसिटी सगळीकडे वेगळी आहे तर येथे मी डायव्हरजन्स काय आहे हे समजू शकतो का मी याची व्याख्या देऊ शकतो का समजा जर आपण खूप छोटा व्हॉल्युम घेतला तर जे काही फ्लुईड आत मध्ये येत आहे तेवढेच बाहेर देखील पडत आहे या ठिकाणी मी हे सांगू शकतो की येथे व्हॉल्युम नाही कारण की जेवढे काही आत येत आहे तेवढेच बाहेर देखील पडत आहे दुसरीकडे जर बाहेर पडणारे फ्लुईड जास्त असेल आत मध्ये येणाऱ्या पेक्षा तर मी सांगू शकतो येथे डायव्हरजन्स होत आहे फ्लुईड फ्लो करंट ची व्हेलॉसिटी डायव्हरज होत आहे कारण येथे आत येत असलेल्या प्रवाहापेक्षा जास्तीत जास्त प्रवाह हा बाहेर जात आहे दुसरीकडे जर आत मध्ये येणाऱ्या प्रवाहापेक्षा बाहेर जाणारा प्रवाह हा कमी असेल तर येथे आपण म्हणतो की हे कॉन्वर्झन्ट आहे कारण हे वजा डायव्हरजन्स असल्यासारखे आहे आपण आता बघू या की यामधून काही कळते का ते आपण लेन्स मधून जात असलेले असे प्रकाश किरण बघुयात जर मी ईकडे एखादा छोटा व्हॉल्युम घेतला तर येथे जेवढा काही प्रकाश आत येत आहे तेवढाच बाहेर देखील जात आहे येथे डायव्हरजन्स असेल किंवा नसेल देखील पण दुसरीकडे जर मी एखादा पॉईंट सोर्स घेतला आणि तिकडून हा प्रकाश सगळीकडे पसरत असेल जर मी येथे आता एखादा छोटा व्हॉल्युम घेतला आणि या व्हॉल्युम मधून बाहेर जात असलेला प्रकाश बघितला तर तो खरोखरच डायव्हरजन्ट आहे दुसरीकडे जर मी हा पॉईंट घेतला जेथे सगळी लाईट आत मध्ये येत आहे तर येथे हे कॉन्वर्झन्ट आहे आणि येथे ते डायव्हर्जिंग आहे येथे या पॉईंट जवळ कॉन्वजन्स किंवा डायव्हरजन्स काही देखील नाही कारण की जे काही आत मध्ये येत आहे ते बाहेर देखील जात आहे यावरून तुम्हाला हे कळू शकते की डायव्हरजन्स काय असते ते तर डायव्हरजन्स म्हणजे सगळे काही बाहेर जात आहे किंवा एकूण आऊट फ्लो हा जास्त आहे जर तेथे इन फ्लो असेल तर तेथे वजा डायव्हरजन्स असेल